नमस्तेमी आशा करतो की मागील सत्राचा आपण आनंद घेतला असेल आणि तुम्हाला दिलेले काम देखील तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण केलेले असेल आपण आर्थिक विवरणपत्राची चर्चा करीत होतो विशेष करून आपण बॅलेन्सशीटची चर्चा करीत होतो आपण बॅलन्सशीटचे प्रारूप देखील पाहिले आणि आता आपण त्या प्रत्येक घटकांची चर्चा करीत आहोत जसे की तुमच्या स्क्रीनवर दिसतच आहे बॅलन्सशिटचे तीन महत्त्वाचे घटक मालमत्ता उत्तर दायित्व आणि मालकांचा निधी हे आहेत त्यामध्ये आपण मालमत्तेची चर्चा केलेलीच आहे आणि उत्तर दायित्व बहुतांशी पूर्ण केलेले आहे आज आपण मालकाच्यानिधी कडे जाणार आहोत आणि त्यानंतर आपण बॅलन्स शीट कशी अस्तित्वात येते ती प्रक्रिया पाहू त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस काय आहे याच्या चर्चे कडे जाऊ सध्या आपण मालमत्ता आणि उत्तर दायित्व याची थोडक्यात उजळणी करू या मालमत्ता आहेत मला वाटते की तुम्हा सर्वांना माहीत आहे की मालमत्ता म्हणजे कंपनी करताची संपत्ती अथवा संसाधन असतेज्याला काही आर्थिक मूल्य असते आणि त्यामुळे भविष्यकाळात त्याचे काही आर्थिक लाभ होतात तुमच्या समोर मालमत्तेचे अनेक उदाहरणे आहेत म्हणून मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही यानंतर मालमत्तेचे दोन प्रमुख प्रकार असतात स्थिर आणि चालू मालमत्ता स्थिर मालमत्तेमध्ये मूलभूत मालमत्ता आणि गुंतवणूक आता मूलभूत किंवा स्थिर मालमत्ता म्हणजे काय कंपनी बरोबर एक वर्षाहून अधिक अवधी करता राहणाऱ्या आणि कंपनीच्या प्रक्रिये मध्ये संप्रेरक म्हणून काम करणाऱ्या मालमत्तेस स्थिर मालमत्ता असे म्हणतात स्थिर मालमत्तेचे दोन प्रकार आहेत मूर्त स्थिर मालमत्ता आणि अमूर्त स्थिर मालमत्ता मूर्त मालमत्तेचे उदाहरण म्हणजे जमीनइमारतकारखानायंत्रसामुग्रीअशा अनेक गोष्टी ज्या आपल्यासमोर असतात ज्याचे व्यवसायातील आयुष्य मोठ्या अवधी करता असते त्या सर्व मूर्त स्थिर मालमत्ता अमूर्त मालमत्ता म्हणजे ज्यांना आपण पाहू नाही शकत स्पर्श करू शकत नाही पण त्याचे आर्थिक मूल्य असते त्या आपल्या करता खूप महत्त्वाच्या असतात यामध्ये सॉफ्टवेअरचा समावेश होतो तुमच्या मोबाईल वरील एप्सचा समावेश होतो यामध्ये स्वामित्व हक्काचा समावेश होतो इत्यादी ही अमूर्त मालमत्तेची उदाहरणे आहेत यानंतर पुढील प्रकार चालू मालमत्तेचा आहे चालू मालमत्तेचा कालावधी हा एका वर्षापेक्षा कमी असतो त्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत मूर्त आणि अमूर्त मालमत्ता मूर्त मालमत्तेची आपण मागील वेळी पाहिलेली धनको आणि बँकेतील रक्कम ही दोन उदाहरणे आहेत अमूर्त मालमत्तेची अनेक उदाहरणे तुमच्याकडे आहेत जसे की कच्च्या मालाचा साठा किंवा उर्वरित वस्तूंचा साठा याचा आणखीन एक प्रकार म्हणजे प्रगतीपथावर असलेल्या वस्तूंचा साठा हे देखील अमूर्त चालू मालमत्तेचे उदाहरण आहे त्यानंतर आपण उत्तरदायित्वाच्या चर्चे कडे गेलो जे वर्तमानकालीन कर्तव्य आहे कंपनी अथवा व्यावसायिक संस्थेस द्यावे लागणारे हे एक प्रकारचे देयक आहे ज्याच्या रकमेचा तुम्ही व्यवस्थित अंदाज लावू शकता आणि याचा परिणाम म्हणजे व्यवसाया बाहेर जाणाऱ्या रकमेचा प्रवाह असतो आता उत्तरदायित्वाचे उदाहरण काय आणि त्याचे प्रकार कोणते दीर्घकालीन उत्तर दायित्व आणि अल्पकालीन उत्तर दायित्व असे उत्तर दायित्व चे दोन प्रकार आहेत दीर्घकालीन उत्तरदायित्वाची उदाहरण कोणते आहेत प्रामुख्याने बँकेकडुन अथवा एनबीएफसी कडून घेतलेले कर्ज किंवा प्रलंबित कर दायित्व ही सर्व दीर्घकालीन उत्तर दायीत्व आहेत दुसरा प्रकार हा चालू किंवा अल्पकालीन उत्तर दायित्व आता आहे त्याची उदाहरणे कोणती आहेत त्यामध्ये बँक ओवरड्राफ्ट समावेश होतो त्यामध्ये देतात किंवा ऋणको चा समावेश होतो त्यामध्ये अनेक प्रकारच्या थकित खर्चाचा समावेश होतो तुम्ही थकित खर्चाचे एखादे उदाहरण देऊ शकता का मागील वेळी आपण पगार बाबतीत चर्चा केली होती पण तुम्ही अशा कोणत्या खर्चाचा विचार करू शकता का जे वेळेवर दिले गेलेले नाही समजू की आपण स्टेशनरी खरेदी केली परंतु आपण त्याचे देयक तात्काळ दिले नाही जो पर्यंत ते आपण देत नाही तोपर्यंत ते थकित खर्च बनते तुम्ही एखाद्या थकीत खर्चाचा विचार करू शकता का जे तुम्हाला वस्तू किंवा सेवा मिळाल्याच्या दिवशी तुम्ही दिलेले नाही तर ते थकीत खर्च असतात आता तरतूद या विशेष प्रकारच्या उत्तरदायित्वाची चर्चा करू जेथे आपल्याला उत्तरदायित्वाची रक्कम अचूकतेने माहीत नसते आपल्याला उत्तरदायित्वाची अस्तित्व माहीत असते पण रक्कम नाहीत नसते तुम्ही याच्या उदाहरणाचा विचार करू शकता का तुमच्या समोर याची चार उदाहरणे आहेत पण ही उदाहरणे सोडून तुम्ही दुसरे उदाहरण सांगू शकता का यावर थोडासा विचार करा समजा आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा ऑफिसमध्ये काही दुरुस्तीचे काम चालू आहे आपल्याला हे माहीत नसते की काय दुरुस्ती चालू आहे दुरुस्ती करणाऱ्या लोकांनी अद्याप आपल्याला त्याचे बिल पाठवले नाही म्हणून आपल्याला त्याचा खर्च माहित नसतो पण आपल्याला दुरुस्ती झाली हे माहीत असते आपल्याला 31 मार्च रोजी बॅलन्स शीट बनवायची असते अशावेळेस आपण दुरुस्ती च्या खर्चाबाबत ची तरतूद करतो येथे आणखीन एक शक्यता असू शकते आपण विकलेल्या वस्तूच्या हमी पत्रातील तरतुदी नुसार त्यांची हमी दिलीम्हणून आता एक वर्षाकरिता आपल्याला मोफत सेवा द्यावी लागेल जर समजा एखादी वस्तू खराब झाली तर आपल्याला ती विनामूल्य दुरुस्त करून द्यावी लागेल अथवा बदलून द्यावी लागेल अशा परिस्थितीत एक वर्षा करिता आपले हे कर्तव्य बनते पण याची रक्कम आपल्याला माहित नसते आपल्याला याचा थोड्या प्रमाणात खर्च करावा लागतो याचा आपण आपल्या मागील नोंदीच्या आधारे किंवा वस्तू ची दुरुस्ती आणि वस्तू बदलून द्यायच्या खर्चाचा आपण काहीतरी अंदाज बांधू असे म्हणू कि 2 किंवा तीन टक्के आपण दुरुस्ती बाबत ची तरतूद म्हणून बाजूला ठेवू शकतो तुम्ही एखाद्या दुसऱ्या उदाहरणाचा विचार करू शकता का याचे अजून एक उदाहरण म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळेस दिला जाणारा निधी मला वाटते की तुम्हा सर्वांना हे माहीत आहे आहे जेव्हा एखादा कर्मचारी सेवा निवृत्त होतो किंवा त्याचा दुर्दैवी मृत्यू प्रसंगी आपल्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती निधी द्यावा लागतो कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वर्षाच्या साह्याने या निधीचे मोजमाप केले जाते कर्मचाऱ्याच्या कामाचा कालावधी पाच वर्षे सहा वर्षे दहा वर्ष किंवा चाळीस वर्ष काहीही असू शकतो कर्मचाऱ्याच्या काम केलेल्या कालावधी नुसार आणि त्याच्या सेवानिवृत्तीच्या वेळी असलेल्या पगाराच्या रकमेनुसार त्याला हा सेवा निवृत्ती निधी द्यावा लागतो बॅलन्स शीट बनवायच्या दिवशी आपल्याला या सेवानिवृत्तीचा निधीबाबत काही शाश्वती नसते पण हे उत्तर दायित्व मात्र आहे म्हणून अशा परिस्थिती मध्ये आपण सेवा निवृत्त निधी बाबत ची तरतूद करून ठेवतो आणखी चार उदाहरणे येथे दिलेली आहेत मी अशी आशा करतो की तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट झाली असेल आता येथे आणखी एक विशेष प्रकारचे उत्तरदायित्व आहे येथे आपल्याला रक्कमही माहीत नसते आणि त्या उत्तरदायित्वाची अस्तित्व देखील माहीत नसते आता हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की एक तर ती रक्कम माहित नाही आणि दुसरे म्हणजे त्याचे अस्तित्व देखील निश्चित नाही अशा प्रकारचे उत्तरदायित्व तयार करावे का नाही अशा प्रकारचे उत्तर दायित्व बॅलन्स शीट मध्ये दाखवणे गरजेचे आहे का याचे उत्तर हो असे आहे जरी त्या प्रकारचे बंधन तयार होण्याची थोडीफार शक्यता असेल तरीदेखील निश्चितता मात्र नाही अशा अशा परिस्थितीत आपल्याला ते उत्तर दायित्व दाखवावे लागेल अशा उत्तरदायित्वास आकस्मित किंवा अनिश्चित उत्तर दायित्व असे म्हणतात नावा प्रमाणेच आकस्मित उत्तर दायित्व हे शक्यता असलेले उत्तर दायित्व असते जे कदाचित निर्माण होऊ शकते हे वर्तमान कालीन उत्तर दायित्व नाही जर तुम्हाला आठवत असेल तर आपण चर्चा करताना उत्तरदायित्वाची व्याख्या करताना असे म्हणले होते की वर्तमान कालीन उत्तर दायित्व हे भूतकालीन घटनांमुळे निर्माण होत असते आकस्मित उत्तर दायित्व हे शक्यता असणारे उत्तर दायित्व आहे आणि त्यामुळे ते बॅलन्सशीटचा हिस्सा म्हणून दाखविता येत नाही परंतु बॅलन्सशीटच्या तळाशी टीप म्हणजेच फुट नोट म्हणून दाखवणे गरजेचे आहे म्हणून बॅलन्सशीट नंतर आपल्याला सर्व आकस्मित उत्तरदायित्वाची नोंद करणे गरजेचे आहे मी सांगितलेले तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही एखाद्या उदाहरणाचा विचार करू शकता का मला वाटते की तुम्ही त्याचा अर्थ पाहत आहात एखाद्या घटनेच्या घडण्यामुळे ते उत्तर दायित्व निर्माण होते किंवा होऊ शकत नाही ज्यामध्ये सर्वकाही अनिश्चित आहे मात्र उत्तरदायित्व किंवा बंधन कंपनीवर असेल ज्या घटनेवर कोणाचेही नियंत्रण नसेल याचे एक सर्वात चांगले उदाहरण म्हणजे कोर्ट केस समजा जर आपल्या एखाद्या ग्राहकाला वाटले की आपण त्याला दिलेली सेवा ही समाधानकारक नव्हती किंवा असे म्हणता येईल की की आपण त्याला चुकीची वस्तू विकली जी हलक्या दर्जाची होती ती वस्तू चुकीची होती व आपल्याला त्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल असे म्हणत ग्राहक आपल्या विरोधात ग्राहक न्यायालयात किंवा न्यायालयात तक्रार दाखल करतो आता येथे दोन शक्यता आहेत पहिली शक्यता म्हणजे त्या व्यवहारात आपल्या बाजूने चूक होती आणि त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचे आपण मान्य करतोपण ती रक्कम अद्याप आपल्याला समजलेली नाही याबाबत ग्राहकासोबत काहीतरी चर्चा चालू आहे ग्राहक नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये मागत आहे आणि आपण म्हणतो की दहा लाख ही खूप जास्त रक्कम आहे आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो मग त्यांच्या मध्ये चर्चा होऊन रक्कम ठरवली जाईल अशा परिस्थितीत त्याला तरतूद असे म्हणतात कारण आपण आपले बंधन मान्य केलेले आहे आता आपले उत्तर दायित्व निश्चित आहेपरंतु केवळ रक्कम निश्चित होणे बाकी आहे परंतु अशा परिस्थितीत जर आपण आपली जबाबदारी अमान्य केली म्हणजे आपण म्हणतो की आपली वस्तू चांगल्या दर्जाची होती म्हणून आम्ही कोणतीही नुकसान भरपाई देणे लागत नाही तरी ग्राहक म्हणतो आहे की वस्तू चांगल्या दर्जाची नव्हती व तो दहा लाखाच्या नुकसान भरपाईचा दावा करत आहे ग्राहक कोर्टात खटला दाखल करत आहे आणि कोर्टाचा निर्णय अजून माहीत नाही जर कोर्टाने आपल्या विरोधात निर्णय केला तर आपल्याला नुकसानभरपाई द्यावी लागेल जर कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने असेल तर आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही हे अनिश्चित उत्तरदायित्वाचे व्यवस्थित उदाहरण आहे मी आशा करतो की तुम्हाला हे समजत आहे अनिश्चित उत्तरदायित्वाच्या एखादा तुम्ही विचार करू शकता का असे समजू की आग लागल्यामुळे खूप नुकसान झाले आहे काही सील बंद असलेल्या खोक्यांचे नुकसान झाले आहे का नाही हे आपल्याला माहित नाही ते सील बंद खोके आपल्या मालकीचे नव्हते ते एका ग्राहकांच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीचे होते आता जर त्या खोक्यामधील वस्तूचे नुकसान झाले असेल तर आपल्याला त्याची नुकसानभरपाई द्यावी लागेल आणि जर त्याचे काहीही नुकसान झाले नसेल सेल तर आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही हे केव्हा घडेल जेंव्हा ते खोके ग्राहकाकडे पोहोचेल ग्राहक ते खोके उघडतो आणि नुकसान भरपाई मागतो किंवा मागत नाही हे देखील आकस्मित उत्तरदायित्वाची उदाहरण असू शकते मला वाटते तुम्हाला माझे बोलणे समजत आहे आता ही एक दुर्मिळ घटना आहे लाखो व्यवहार करणाऱ्या मोठ्या कंपनी करिता अश्या प्रकारच्या एखाद्या घटनेमुळे न्यायालयीन खटल्यास सामोरे जावेच लागते कंपनी कायद्यानुसार अशा न्यायालयीन प्रक्रियेचे व्यवस्थित स्पष्टीकरण द्यावे लागते व ते खात्यातील नोंदींमध्ये येते मी अशी आशा करत आहे की तुम्ही तुमच्या कंपनीची बॅलन्सशीट व्यवस्थित वाचत आहात मी तुम्हाला अगोदरच एक कंपनी निवडून त्या कंपनीचा वार्षिक अहवाल वाचायला सांगितले होते तुम्ही निवडलेल्या कंपनीची केवळ मुख्य बॅलन्स शीट न वाचता त्या खाली दिलेल्या टिपा देखील वाचा जर त्या टिपा मध्ये आकस्मिक उत्तर दायित्व अशी एखादी नोंद असेल तर त्यांना सर्व बाबींची चर्चा करावी लागते जसे की ग्राहकाने किंवा इतर व्यक्तीने दाखल केलेल्या खटल्याचे स्वरूप कंपनीकरीतचा कायदेशीर सल्ला होऊ शकणारा खर्च इत्यादी बाबींची चर्चा गरजेची आहे जर समजा कंपनीने आपली जबाबदारी मान्य केली तर ती रक्कम तरतुदीमध्ये रूपांतरित होते जर कोर्टाने आपल्या विरोधात निर्णय दिला तर ते आपले चालू उत्तर दायित्व म्हणून ओळखले जाते परंतु जोपर्यंत असे काही घडत नाही तोपर्यंत ती रक्कम आकस्मिक उत्तरदायित्व म्हणून आपल्या बॅलन्स शीट मध्ये राहते मला वाटते की तुम्हाला हे समजत आहे हे झाले बॅलेन्सशीटच्या उत्तरदायित्वाच्या बाजूस असलेल्या आपल्या शेवटच्या नोंदी बाबत आता आपण मालकाचा निधी या आपल्या पुढच्या नोंदी कडे जाऊ ही नोंद आपण अगोदरच बॅलन्सशीटचे प्रारूप पाहतांना पाहिली आहे ही व्यवसायातील उर्वरित रक्कम आहे किंवा जी कंपनी आपल्या मालकाला देते आता याला उर्वरित रक्कम असे का म्हणतात कारण की तुमच्याकडे असलेल्या मालमत्ते मधून प्रथम तुम्हाला व्यवसायाबाहेरील उत्तरदायित्व द्यावे लागते अशाप्रकारे तुम्हाला चालू तसेच स्थिर उत्तरदायित्वाची रक्कम द्यावी लागते आणि जर ही उत्तरदायित्वाची रक्कम देऊन काही रक्कम उरली तरच ती मालकाला मिळते त्यामुळे मालकाच्या निधीस उर्वरित रक्कम म्हणून गृहीत धरले जाते जर तुम्हाला बॅलन्सशीटचे अगोदरचे प्रारुप लक्षात असेल तर त्याचे दोन घटक आहेत तेथे भांडवल आहे मालकांनी व्यवसायात गुंतवलेल्या रक्कमेस भांडवल असे म्हणतात त्याचसोबत जो नफा मालकाला दिला जातो त्यास राखीव निधी असे म्हणतात अशाप्रकारे भांडवल अधिक राखीव निधी याला एकत्रितपणे मालकाचा निधी म्हणून ओळखतात एकत्रित मालमत्ते मधून व्यवसायाबाहेरील एकत्रित उत्तर दायित्व वजा केल्यास शिल्लक राहणाऱ्या रक्कमेस मालकाचा निधी असे म्हणतात मालकाच्या निधीस आणखी दोन नावाने संबोधतात जर तुम्ही अहवालातील माहिती वाचली तर तुम्हाला लक्षात येईल कधीकधी ते एखाद्या विशिष्ट कंपनीची नेट वर्थ अर्थात निव्वळ मूल्य हे शंभर करोड रुपये आहे असे म्हणतात येथे नेट वर्थ हे दुसरे नाव मालकाच्या निधीला दिले गेलेले आहे कधीकधी मालकाच्या नीधीस इक्विटी मधून संबोधले जाते त्या कंपनीची इक्विटी 500 करोड आहे असे म्हणले जाते इक्विटी म्हणजे मालकांचा निधी परंतु हा एक संभ्रमित करणारा शब्द आहे हे लक्षात घ्यावे लागेल भांडवलाचा एक प्रकार इक्विटी कॅपिटल म्हणून ओळखला जातो हे इक्विटी कॅपिटल वेगळे आहे तो भांडवलाचा एक प्रकार आहे परंतु केवळ इक्विटी हा मालकाचा निधी असतो आणि त्यामध्ये भांडवल आणि राखीव निधी यांचा समावेश असतो अमेरिकेतील संकल्पने नुसार याला इक्विटी असे म्हणतात त्याच वेळी इंग्लंडमध्ये याला नेट वर्थ असे म्हणतात तर भारतात याला मालकांचा निधी असे म्हणतात या सर्व संकल्पना आपसातील बदला नुसार वापरल्या जातात कारण की भागधारक हे कंपनीचे मालक असतात याला मालकाचा निधी ऐवजी धारकांचा निधी असे देखील म्हणतात कृपया आपल्या कंपनीच्या बॅलन्सशीट मध्ये पहा याला भागधारकांच्या निधी किंवा मालकाचा निधी म्हणून दाखविलेले असेल तुमच्यापैकी अनेक जण म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल जर तुम्ही गुंतवणूक करत नाहीत तर आपण हि गुंतवणूक चालू करू शकता जर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल तर दररोज त्यांचा एन प्रसिद्ध केला जातो तुम्ही गुगल वर एन म्हणून शोधा ते अनेक एन सेबीच्या निर्देशानुसार दररोज एन जाहीर करणे बंधनकारक आहे आता हा एन म्हणजे त्या विशिष्ठ योजनेतील मालकांचा निधी असतो चे विस्तारित रूप तुम्हाला माहित आहे का याचे विस्तारित रूप नेट असेट व्हॅल्यू म्हणजे निव्वळ मालमत्तेचे मूल्य असे आहे येथे निव्वळ मालमत्ता याचा अर्थ एकूण मालमत्ता वजा एकूण उत्तर दायित्व असा आहे हे दुसरे काही नसून त्या योजनेतील मालकांचा निधी आहे अश्याप्रकारे मालकांच्या एकूण निधीस एकूण संख्येने भागल्यास येणाऱ्या रक्कमेस एन म्हणून जाहीर केली जाते कारण कि एन हीच संकल्पना नेहमी वापरली जाते तुम्हाला हे माहित पाहिजे कि एन हे इतर काही नसून मालकांचा निधी आहे आता आपण तिन्ही घटकांकडे जाऊजसे की तुम्हाला माहीतच आहे की बॅलन्स शीट ही जुळणे गरजेचे आहे मालमत्ता उत्तरदायित्व मालकांचा निधी आता तुम्हाला हेही माहित आहे की मालकांचा निधी म्हणजे भांडवल व राखीव निधी यांची बेरीज म्हणून मालकाच्या निधी दोन प्रकारे मोजता येतो मालकांचा निधी मालमत्ता उत्तरदायित्व मालकांचा निधी भांडवल राखून ठेवलेले उत्पन्न राखीव निधी आता बॅलेन्स च्या समिकरणाकडे जाऊ हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे की A म्हणजे मालमत्ता बरोबर L अधिक o A L O या समीकरणात A असेट मालमत्ता L लायबिलिटी उत्तरदायित्व आणि o ओनर्स फंड मालकांचा निधी आता तुम्हाला बॅलन्स शीट कशी तयार होते हे समजून घ्यायचे असेल तर आपण पाच साधे व्यवहार घेऊ आणि त्या व्यवहाराचा मालमत्ता उत्तर दायित्व व मालकांचा निधी यावर काय परिणाम होतो हे समजून घेऊ असे समजू की कंपनी नव्याने निर्माण झाली आहे आणि आणि त्यांनी शेअर विक्री करिता जाहीर केले आहेत आता याचा मालमत्ता उत्तर दायित्व आणि मालकांचा निधी यावर काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार करू शकता का शेअर्स विक्री करता जाहीर केल्याने काय होते की संभावित भागधारक किंवा गुंतवणूकदार येऊन कंपनीला पैसे देतील आणि कंपनी त्या पैशाच्या मोबदल्यात त्यांना शेअर देईल म्हणजे कंपनीला पैसे मिळाले शेअर्स दिले आता तुम्ही मालमत्ता उत्तरदायित्व व मालकाचा निधी यावर काय परिणाम होईल हा विचार करू शकता का मालमत्तेमध्ये वाढ उत्तरदायित्व मध्ये बदल नाही आणि मालकाच्या निधी वाढेल म्हणजे ए प्लस आणि O प्लस तुम्ही सविस्तर पाहिले तर आपण म्हणालो कि बँक रकमेत वाढ आणि आणि भाग भांडवलामध्ये देखील वाढ होईल म्हणून बँक आणि शेअर्स या दोन्ही रक्कमेत वाढ होईल तुमच्यापैकी जे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत त्यांनी जर्नल एंट्री आधीच अभ्यासल्या आहेत मी आत्ता तुम्हाला जे दाखवित आहे ते जर्नल एंट्री सोडून इतर काहीही नाही परंतु केवळ वाणिज्य शाखेशिवाय असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मी जर्नल एंट्री ही संकल्पना आत्ता वापरत नाही परंतु अगदी याच प्रमाणे जर्नल एंट्री घेतल्या जातात प्रत्येक व्यवहारांमध्ये ए एल व ओ मधील काही नोंदी बदलतात व या नोंदी खरेतर समप्रमाणात व्यवसायातील धनको आणि ऋणको यामध्ये जुळून येतात म्हणून आपण अगदी सोप्या व्यवहाराच्या उदाहरणे हे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू हे व्यवहार अत्यंत सोपे आहेत परंतु अगदी मूलभूत आहेत कंपनी मधील बहुतांश व्यवहार हे अश्याच व्यवहाराच्या आधारे केलेले असतात आपण मालमत्ता उत्तर दायित्व व मालकाचा निधी यांच्यावर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कंपनीकडून शेअर्स विक्रीकरिता जाहीर केले जातात हा पहिला व्यवहार तुम्हाला समजला का बर आता कंपनीची स्थापना झालेली आहे भागधारकांनी अगोदरच आपले पैसे दिलेले आहेत आणि त्यांना शेअर्स मिळालेले आहेत आता कंपनी पुढे काय करते की कंपनी बँकेकडून कर्ज घेते आता याचा ALO वर काय परिणाम होईल मला वाटते तुमच्यापैकी बर्याच जणांनी याचा बरोबर अंदाज लावला आहे जेव्हा कंपनी बँकेकडे कर्ज मागते मान्य करून कर्ज देते कंपनीचे बँक बॅलन्स वाढते आणि बँकेचे कर्ज हे नवीन उत्तरदायित्व तयार होते म्हणजे बँकेतील रकमेत वाढ आणि बँकेच्या कर्जाच्या रकमेत देखील वाढ म्हणून A आणि L लक्षात घ्या जर कंपनीला दहा लाख रुपये कर्ज मिळाले तर बँकेतील रकमेत वाढ होईल आणि कर्जाच्या रकमे देखील वाढ होईल अशाप्रकारे बॅलन्सशीट नेहमी जुळून येत असते तुम्हाला या दुसऱ्या व्यवहाराचे देखील उदाहरण समजले का आता आपण तिसऱ्या व्यवहाराकडे जाऊ प्रथम व्यवहार 3 A यंत्र यंत्रसामग्रीची रोखीने केलेली खरेदी कंपनीला शेअर्स विकून आणि बँकेच्या कर्जाची देखील भरपूर रक्कम मिळालेली आहे म्हणून रोख रक्कम वापरून यंत्रसामग्री खरेदी करण्याचे ठरविले आता या व्यवहाराचा बॅलन्स शीट वर काय परिणाम होईल याचा ALO वर झालेला परिणाम कसा दर्शवाल कंपनी पैसे देते म्हणून बँकेतील रक्कम कमी होते परंतु त्यांना यंत्रसामुग्री मिळेल म्हणून A मध्ये प्लस आणि A मधेच मायनस देखील तुम्ही स्पष्टीकरण पाहिले तर यंत्रसामुग्री मध्ये वाढ आणि बँकेच्या रक्कमेत घट आता आपण 3 B हे उदाहरण पाहू हे धनकोची रक्कम जमा होणे बाबत आहे कंपनीने अगोदरच काही वस्तू ग्राहकास विकल्या आहेत त्याचे पैसे येणे बाकी आहे त्याला धनको असे म्हणतात जर ती रक्कम जमा झाली तर कंपनीच्या बँक रक्कमेत वाढ होईल आणि धनको किंवा प्राप्तियोग्य रक्कमेत घट होईल प्रत्यक्षात 3 A व 3 B हे दोन्ही व्यवहार परस्परांच्या विरुद्ध आहेत कारण 3 A हे देयक आहे आणि 3 B हि प्राप्ती आहे येथे आपण देयक अथवा प्राप्ती पाहणार नाहीत या दोन्ही व्यवहारात मालमत्तेचे हस्तांतरण आहे जर तुम्ही काळजीपूर्वक पहिले तर येथे उत्तर दायित्व किंवा मालकांचा निधी यावर परिणाम होत नाही तर केवळ एक मालमत्ता घटते आणि दुसऱ्या मध्ये वाढ होते तुम्हाला हे समजत आहे का उदाहरण क्रमांक चार कडे जाऊ 4 a कंपनी बँकेच्या कर्जाची परतफेड करते आणि 4 b ऋणकोचे किंवा पुरवठादाराचे देयक दिले जाते आपण अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड करतो म्हणून बँकेतील रक्कम कमी होईल तसेच बँकेच्या कर्जाची देयता देखील कमी होते तुम्हाला आठवत असेल उदाहरण क्रमांक दोन अगदी विरुद्ध होते अगोदर मालमत्तेत वाढत होती आता उत्तरदायित्व मध्ये घट आहे बँकेच्या रक्कमेत घट आणि बँक कर्जात देखील घट उदाहरण 4 b काय आहे हे ऋणकोच्या देयतेबद्दल आहे आता आपल्याला ऋणको किंवा पुरवठादार यांचे देयक द्यायचे आहे म्हणजे आपले बँक बॅलन्स देखील कमी होईल आणि ऋणको देखील कमी होतील मालमत्तेमध्ये घट आणि उत्तरदायित्व मध्ये देखील घट मालकाच्या निधीत काही फरक नाही आपल्याला हे समजत आहे का ज्यांनी अगोदर कॉमर्सचा अभ्यास केलेला आहे त्यांच्याकरता या नोंदी खूपच सोप्या आहेत परंतु जे असे व्यवहार प्रथमच करीत आहेत त्यांनी कृपया काळजीपूर्वक पहावे कारण या उदाहणांच्या नोंदीच्या आधारे तुम्ही होणारी इतर कोणतीही नोंद लिहू शकता या सारख्या नोंदी थोड्या बदलाने दहा हजार वेळा होतील परंतु याचा आधार तोच राहील आपण पाचव्या नोंदी कडे जाऊ कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश देते आता हे कसे दाखविले जाते लाभांश म्हणजे काय हे तुम्हाला माहित असेल अशी मी आशा करतो लाभांश म्हणजे कंपनी नफा कामविते आणि तो भागधारकांमध्ये वाटला जातो तुम्हाला आठवले तर आपण पहिले आहे कि उत्पनामधून खर्च वजा केल्यास आपल्याला नफा मिळतो तो नफा मालकांना दिला जातो किंवा पुन्हा कंपनीत गुंतविला जातो किंवा बॅलन्सशीट मध्ये राखून ठेवला जातो आपण असे गृहीत धरू की नफा भागधारकांना किंवा मालकाला दिला आहे याची नोंद कशी होईल आपण पैसे देत आहोत म्हणजे बँकेच्या रकमेत घट होईल व इतर काय बदलेल मालमत्ता बदलत आहे का हो कारण बँकेच्या रक्कमेत बदल होत आहे परंतु इतर कोणतीही मालमत्ता बदलत नाही उत्तरदायित्व मध्ये बदल होतो का परंतु मालकांच्या निधी मध्ये बदल होतो तेथे असलेल्या राखीव रक्कमेत घट होते म्हणजे A आणि O तुम्ही असे म्हणू शकता कि बँकमध्ये घट आणि राखीव रक्कमेत घट तुम्हाला हे समजत आहे का हे अत्यंत साधे व्यवहार होते एकदा मूळ संकल्पना समजल्या तर आपण असे शेकडो व्यवहार करू शकतो मी आशा करतो कि आपल्याला असे अनेक व्यवहार करता येतील अशाप्रकारे आपण बॅलन्स शीट वरील आपले सत्र पूर्ण केले आहे आपल्या पुढील सत्रामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ची सुरुवात कर